तर आपलं परत स्वागत आहे व्याख्यान क्रमांक 41 मध्ये आज आपण स्पॅनिंग सेट विषयी बोलणार आहोत वेक्टर स्पेस परिभाषित करण्यासाठी अनेक संकल्पना तयार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यापैकी एक म्हणजे स्पॅनिंग सेट येथे आपण प्रथम रेषात्मक कालावधी बद्दल बोलणार आहोत आणि नंतर विस्तारित सेट बद्दल बोलणार आहोत तर रेषात्मक कालावधी काय आहे तर दिलेले वेक्टर हे रेषात्मक कालावधी म्हणून परिभाषित केले जाते आणि या सर्व वेक्टर्स च्या रेषात्मक जोड्यांचा संच म्हणून पण परिभाषित केले जाते येथे हे अचूक संयोजन आहे वेक्टर आणि लँबडा यांचे रेषीय संयोजन वास्तविक संख्येच्या संचाचे आहे आणि आणखी एक संपत्ती म्हणजे क्लोजर प्रॉपर्टी जेव्हा आम्ही कोणत्याही एका कॉन्स्टंट ने गुणाकार करतो तेव्हा आम्ही इथे स्केलर म्हणून घेतला आहे हे तपासतो जर आपण या वेक्टर सोबत गुणाकार करू तर आपल्याला काय मिळेल आपल्याला मिळेल कि येथे हे नाही तरआहे म्हणून जेव्हा आपण हे लिहितो तेव्हा हे एक योग्य रेषात्मक संयोजन आहे तर हे एक रेषात्मक संयोजन आहे जे आपण येथे आधीच लिहिले आहे ला आपण असे लिहिलेले आहे आणि जेव्हा आपण येथे कॉन्स्टंट ने स्केलर ला गुणाकार करतो तर हे होईल c जेव्हा आपण या स्केलर c शी गुणाकार करतो तेथे दोन म्हणजेच आणखी एक वास्तविक संख्या आहे आणि हे चे आणखी एक रेषात्मक संयोजन आहे एकदाका आपल्याकडे हे रेषीय संयोजन असेल आणि सर्व रेषात्मक जोड्या या स्पॅनएस SPAN च्या असतील तर हा घटक स्पॅनएस SPAN चा देखील असेल म्हणून येथे आपण काय पाहिले आहे तर क्लोजर गुणधर्म समाधानी आहेत याचा अर्थ असा की हा स्पॅनएस SPAN एक वेक्टर सब स्पेस आहे तर स्पॅनएस SPAN वेक्टर सब स्पेस आहे आणि दुसरे काय हे दर्शविणे आवश्यक आहे की S मधील घटक असलेल्या कोणत्याही सब स्पेसमध्ये देखील स्पॅनएस SPAN असेल आणि कारण स्पष्ट आहे कारण हे स्पॅनएस SPAN मध्ये सर्व रेषीय जोड्या आहेत समजा जर आपल्याकडे एखादा वेक्टर स्पेस असेल तर उदाहरणार्थ वेक्टर स्पेस मध्ये हा सेट S आहे निश्चितपणे कारण जर ही वेक्टर स्पेस असेल तर w ही एक वेक्टर स्पेस आहे ज्यात आहे तर नक्कीच ही सर्व वेक्टर स्पेस रेषात्मक जोड्या आहेत कारण जेव्हा आम्ही हे दोन घटक जोडतो तेव्हा तिथे हे असणे आवश्यक आहे तर अखेरीस सर्व रेषीय जोड्या या सेट w मध्ये असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा आहे की यात स्पॅनएस SPAN देखील असेल आणि तेच आम्हाला सांगतात की स्पॅनएस SPAN सर्वात लहान सबस्पेस आहे ज्यामध्ये हा आहे कारण इतर कोणत्याही गोष्टीमध्ये या स्पॅनएस SPAN चा समावेश आहे तर हे असे होऊ शकत नाही की हे सर्वात लहान सबस्पेस आहे तर आपण येथे काय शिकलो की हा स्पॅनएस SPAN आहे स्पॅनएस SPAN मध्ये तुम्ही एखादा वेक्टर घेता वेक्टर स्पेस वरून आणि या व्हेक्टर चा स्पॅन घेतल्यावर त्या वेक्टर चे वेक्टर सबस्पेस तयार होईल आणि आणखी एक आहे याला स्पॅनिंग सेट म्हणतात तर स्पॅनिंग सेट काय आहे येथे सेट केलेला वेक्टर स्पेस V चा एक स्पॅनिंग सेट तयार करेल तर आम्ही सांगू करू की हा v वेक्टरचा एक स्पॅनिंग सेट आहे जर कोणत्याही v साठी एखाद्या वेक्टरने त्या वेक्टर स्पेस वरून एखादा घटक घेतला तर तिथे स्केलर्स अस्तित्त्वात आहेत v हे एकत्रित रेषीय संयोजनाच्या बरोबरीचे आहे तर मुळात आम्ही म्हणतो की हा वेक्टर स्पेस v चा एक स्पॅनिंग सेट आहे जर या वेक्टर स्पेस मधील कुठल्या ही घटकाचा हा भाग आम्ही दिलेल्या सेट v चा एक रेषात्मक संयोजन म्हणून लिहू शकतो किंवा दुसर्या शब्दात जे आम्ही येथे वेक्टर v1 लिहिले आहे v मधील प्रत्येक v मध्ये वेक्टर चे एक रेषात्मक संयोजन असल्यास v मध्ये स्पॅन v ला सांगितले जाते मुळात हा स्पॅनिंग सेट केल्यावर हा सेट फार महत्वाचा असतो जेव्हा आपण त्या दिशेने किंवा त्या दिलेल्या वेक्टरचा रेषात्मक संयोजन म्हणून त्या वेक्टर स्पेस मधील कुठल्याही वेक्टरला लिहू शकतो तर इथले उदाहरण आम्ही वेक्टर ह्या फॉर्म चा स्पॅनिंग सेट मानत आहोत म्हणजे आपण काय दर्शवायचे आहे जर आपण या चे कोणतेही घटक घेतले तर आपण या तीन व्हेक्टरचा एक रेषीय संयोजन म्हणून लिहू शकलो पाहिजे आणि त्याचा अर्थ असा आहे की हा स्पॅनिंग सेट आहे तर हे वेक्टर स्पेस साठी विस्तारित सेट कसे तयार करतात ते तपासूया कोणत्याही वेक्टर साठी आम्ही सामान्य चे सामान्य वेक्टर घेतो जे या द्वारे सूचित केले गेले आहे जे वरून कोणतेही सदिश असू शकतात आम्ही या वर काहीही प्रतिबंधित करत नाही ते कोणतीही वास्तविक संख्या असू शकतात याचा अर्थ असा की हा वेक्टर या चा आहे आणि तो एक सामान्य वेक्टर आहे परंतु अद्याप तो या मधील कोणताही सदिश असू शकतो आणि म्हणून आता आपण काय करू शकतो आम्ही हे दर्शवितो की हा वेक्टर जो कोणत्याही आरक्षणाशिवाय मधील सामान्य वेक्टर आहे तर मधील कोणताही वेक्टर या दिलेल्या वेक्टरचा रेषीय संयोजन म्हणून लिहू शकतो आणि या प्रकरणात हे क्षुल्लक का आहे हे आहे आणि नंतर स्ट्रक्चर ज्याला आपण दुसरे नाव देऊ जे याला स्टँडर्ड वेक्टर किंवा स्टँडर्ड बेसीस म्हणतात ज्याला नंतर आपण या शब्दावली वर संदर्भ देऊ तर येथे आमच्याकडे हे समीकरण आहेत आपल्याला इथे काय करण्याची आवश्यकता आहे तर इथे हा पहिला वेक्टर ला ने दुसर्या वेक्टर ला आणि वेक्टर ला ने गुणाकार करणे आवश्यक आहे आणि आता आपण स्पष्टपणे पाहू शकतो तर हा वेक्टर स्पेस चा वेक्टर आहे आम्ही या वेक्टरचे रेषीय संयोजन म्हणून लिहू शकतो जे या विशिष्ट प्रकरणात पाहण्यास क्षुल्लक आहे आणखी एक उदाहरण आम्ही येथे या वेक्टर बद्दल बोलणार आहोत आणि याचा स्पॅनिंग सेट देखील तयार होऊ शकतो हा स्पॅनिंग सेट कसा तयार होईल म्हणून आम्ही आधीपासूनच एक उदाहरण पाहिले आहे जेथे हे वेक्टर घेतले गेले होते हा दुसरा सेट आहे आणि नंतर आम्ही दावा करीत आहोत की हा फॉर्म या चा स्पॅनिंग सेट आहे तर स्वाभाविकच हा स्पॅनिंग सेट अद्वितीय नाही आपल्याकडे वेगळ्या वेक्टरचा सेट असू शकतो आणि त्याच वेक्टर स्पेस चा विस्तार होऊ शकतो तर हे आणखी एक उदाहरण आहे जिथे आपण पाहू की हा संच देखील वाढवू शकतो याचा अर्थ असा की या चे कोणतेही घटक आपण या तीन वेक्टरचे रेखीय संयोजन म्हणून लिहू शकतो हे पाहण्यासाठी आम्ही या वरून येथे एक सामान्य सदिश घेऊ आणि आम्ही दिलेला एक रेषात्मक संयोजन म्हणून हे वेक्टर लिहिण्याचा प्रयत्न करू म्हणजे आता प्रश्न असा आहे की आपण येथे एक रेषात्मक संयोजन म्हणून लिहू शकतो कारण येथे आधीचे केस जितके क्षुल्लक होते तेवढे हे केस क्षुल्लक नाही परंतु हे देखील कठीण नाही मग आपण काय करायचे तर आपण पुन्हा ही तीन समीकरणे सोडवू तर ही पंक्ती कमी न करता आपण हे समीकरण थेट सोडवू शकतो पण असे करण्याची गरज नाही कारण हे तिसरे समीकरण सांगते की हे आहे तर येथूनच आपल्याला त्याचे थेट उत्तर मिळेल की आहे आता आपण दुसरे समीकरण घेऊ जे हे सांगते की तर दुसरे समीकरण हे देईल आणि समीकरण 1 हे मिळेल तर येथे हा रेषीय संयोजन मिळाला हा कोणताही वेक्टर ने दिलेल्या सदिशांचे एक रेषीय संयोजन म्हणून लिहू शकतो जो पहिला वेक्टर आहे हा दुसरा वेक्टर आणि हा तिसरा वेक्टर आहे तर या उदाहरणात आपण पुन्हा पाहिले की हे उदाहरण आधीच्या उदाहरणापेक्षा वेगळा होता परंतु पुन्हा हा या चा स्पॅनिंग सेट आहे तर आता आपल्याकडे काय आहे आमच्याकडे हे उदाहरण क्रमांक 3 आहे आम्ही आता हे दर्शवितो की हे मागील उदाहरणावरून घेतले आहे हे वेक्टर मागील उदाहरणे आहेत आणि आम्ही हा आणखी एक वेक्टर घेतला आहे तर येथे आणखी एक वेक्टर जोडला आहे हा सेट आता मोठा आहे आणि आता हा चा स्पॅनिंग सेट बनतो जो आपण आता पाहू तर अस्तित्वात असलेला सेट आणि आम्ही आणखी एक हा वेक्टर जोडला आहे आणि हा देखील एक स्पॅनिंग सेट तयार करीत आहे तर आपल्याकडे या स्पॅनिंग सेट मध्ये अचूक भिन्न घटक असू शकतात म्हणजे या सेटमध्ये देखील बरेच भिन्न घटक असतील तर आपण हे स्पॅनिंग सेट कसा तयार होतो ते तपासू तर कोणत्याही सामान्य वेक्टरसाठी आपल्याला या रेषीय संयोगाचा पुन्हा विचार करावा लागेल की आपण या चार सदिशांचे रेखीय संयोजन म्हणून लिहू शकतो का तर आपल्याकडे हा कमी केलेला फॉर्म आहे आणि आता आपण या कमी झालेल्या फॉर्मचे काय निरीक्षण करू तर हा लँबडा मिळवू शकतो की नाही हे पाहू तर पुन्हा या मुख्य घटकांकडे परत जाऊ या प्रथम स्तंभात पिव्होट आहे दुसर्या स्तंभात देखील पिव्होट घटक आहे आणि तिसर्या स्तंभात देखील पिव्होट घटक आहे तर आपल्याकडे तीन पिव्होट घटक आहेत आणि येथे आपल्याकडे पिव्होट घटक हा पिव्होट घटक नाही तर हे या 4 ला संबंधित आहे हे एक विनामूल्य चल आहे आणि इतर सर्व लँबडा या च्या निवडीवर अवलंबून असतील तर आता आपण काय मिळवू तर या प्रश्नाचे उत्तर हे आहे की आपल्याकडे असे लँबडा आहेत जे याला जोडेल आणि आता या प्रकरणात आपल्याकडे अनेक पर्याय आहेत आमच्याकडे या लँबडा ना देण्यासाठी असे अनेक पर्याय आहेत खरं तर आता हे प्रतिनिधित्व अद्वितीय नाही तर पूर्वीच्या प्रकरणांमध्ये कोणी हा केस बारकाईने निरीक्षण केलेले आहे तर मग आपल्याला काय मिळेल फक्त या तीन उदाहरणांचा विचार केल्यास हा स्तंभ आपल्याला मिळणार नाही तर या प्रत्येक स्तंभात पिव्होट हे आकर्षण असेल आणि त्या अज्ञात व्यक्तींच्या संख्येइतकी असतील आणि या बाबतीत त्या संख्येच्या s संख्येइतकी असतील आणि आपणास एक वेगळे प्रतिनिधित्व मिळेल तर आधीच्या उदारणात जेव्हा आमच्याकडे हा वेक्टर नव्हता तेव्हा दिलेल्या सदिशांच्या संदर्भात आमच्याकडे या चे अनन्य प्रतिनिधित्व असतात परंतु या प्रकरणात आता जे घडले ते आपल्याकडे एक अद्वितीय प्रतिनिधित्व नाही परंतु आम्ही प्रतिनिधित्व करू शकतो की हे वेक्टर च्या अटींमध्ये कोणत्याही चार वेक्टर च्या बाबतीत लिहू शकतो तर खरोखर हा एक स्पॅनिंग सेट आहे जो आधीच्या उदाहरणापेक्षा हा फरक इतकाच आहे की आपल्याला येथे एक अद्वितीय प्रतिनिधित्व आहे जे आपल्याला आता मोजणे आहे आणि नंतर मोजणे आवश्यक आहे मुळात आपल्याकडे आता बर्याच उपाय आहेत म्हणूनच आमच्याकडचे पहिले दोन उदाहरण हे अनन्य प्रतिनिधित्व आहे तर येथे हा फरक आहे आता या प्रकरणात आपले एक अद्वितीय प्रतिनिधित्व आहे या उदाहरण 4 वर परत येताच आपल्यास येथे पुन्हा तीन व्हेक्टर्स दिसतील हे तीन भिन्न वेक्टर आहेत परंतु उदाहरण 1 हे R3 चे स्पॅन करत नाही उदाहरण २ मध्ये तीन वेक्टर आहेत आणि त्यांचा म्हणजे चा कोणताही वेक्टर त्या दिलेल्या वेक्टरच्या बाबतीत लिहू शकतो तर उदाहरण 1 मध्ये आमच्याकडे आणि हे सेट आहे आणि त्यानंतर हा सेट आहे उदाहरण 1 साठी हे तीन वेक्टर होते उदाहरण 2 साठी हे इतके वेक्टर आहेत तर यासह त्यांच्याकडे चे तीन भिन्न घटक आहेत तर स्पॅन R 3 म्हणजे चा कोणताही घटक आम्ही या वेक्टरच्या संदर्भात किंवा या वेक्टरच्या दृष्टीने लिहू शकतो परंतु आता या प्रकरणात असे दिसते की आपण वरून कोणतेही तीन घटक घेऊ शकत नाही आणि हा तो स्पॅनिंग सेट तयार करेल हे कसे तपासायचे आम्ही नेहमीप्रमाणे येथे एक सामान्य वेक्टर घेऊ आणि हे या च्या दृष्टीने लिहिण्याचा प्रयत्न करू तर आमच्याकडे आता ऑगमेंटेड मॅट्रिक्स सह वेक्टर कोईफिशीअंट मॅट्रिक्स आहे

तर मग आता या प्रकरणात आपण काय पाहतो येथे आपल्याकडे पिव्होट आहे आणि येथे विसंगती देखील आहे कारण हे कोणत्याही वास्तविक संख्येचे असू शकतात कारण येथे चे वेक्टर आहे वरून कोणतेही अनियंत्रित वेक्टर आहे असे म्हणून शकतो तर तसे असल्यामुळे आपण हे करू शकत नाही आपण हे लक्षात घेऊ शकत नाही की बर्याच परिस्थितींमध्ये ही 0 असेल किंवा 0 नसेल आणि नंतर 0 आपल्याला मिळत असलेल्या नॉनझेरोच्या बरोबरीची असेल तर ही प्रणाली आम्ही वरून सामान्य साठी सोडवू शकत नाही याचा अर्थ असा की ही प्रणाली विसंगत आहे आणि म्हणूनच आम्ही या दिलेल्या सदिशांचे एक रेषात्मक संयोजन म्हणून या प्रकरणात लिहू शकत नाही तर मग आपण काय निरीक्षण केले आहे फक्त संख्या महत्त्वाची नाही हे येथे वरून तीन घटक घेतले आहेत तिसर्या उदाहरणात आम्ही वरून दोन घटक घेतले आहेत पहिल्या दोन उदाहरणांमध्ये पुन्हा तीन घटक घेतले आहेत पहिल्या दोन प्रकरणात दिलेल्या व्हेक्टरच्या बाबतीत कडून दिलेल्या सदिश्यास आमचे वेगळे प्रतिनिधित्व होते तिसर्या उदाहरणात जिथे 4 घेतले त्या सेटचा विस्तार देखील झाला होता परंतु तेथे तुम्हाला अद्वितीय प्रतिनिधित्व मिळत आहे व्हेक्टर दिले आहेत आणि आता या उदाहरणात जरी आमच्याकडे चे तीन वेक्टर आहेत परंतु ते मधील सामान्य घटक किंवा सामान्य वेक्टरचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुरेसे नाहीत तर हा चा स्पॅनिंग सेट बनत नाही तर या स्पॅनिंग सेटवर अजून बरेच काही चर्चात्मक आहे आणि ते पुढील व्याख्यानांमध्ये येईल येथे एक निष्कर्ष काढला जातो की हा रेषीय स्पॅन काही नाही परंतु दिलेल्या सदिशांचे सर्व रेषीय संयोजन आहे आणि v च्या स्पॅनिंग सेट ला सांगू की हा एक स्पॅनिंग सेट आहे जर v वेक्टर या वेक्टर च्या रूपात प्रतिनिधित्व करत असेल तर हा सेट असल्याचे सांगा येईल हे व्याख्याने तयार करण्यासाठी वापरलेले संदर्भ आहेत आणि आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद